सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस नमस्कार आणि त्यांचे स्वागत आहे तर मागील डेमोमध्ये आपण पाहिलेले आहे की आम्ही एक बफर ओव्हरफ्लो केला आहे आणि आम्ही पेलोड एक्सिक्यूट करण्यास सक्षम आहोत आणि आम्ही प्रत्यक्षात एक शेल तयार केला आहे आणि आम्ही जे नमूद केले आहे ते असे की जर अटैकरने अश्या प्रकारचा शेल तयार केला आहे की एखाद्या विशिष्ट अनुप्रयोगास ऐप्लकेशन- application विकृत करण्यास भाग पाडतो तर त्याच्या एक्सिक्यूशन पासून हल्लेखोर त्या शेलमधून जे काही शक्य आहे ते रन करु शकेल म्हणून आम्ही पाहिलेल्या इतर व्हिडिओंमध्ये आम्ही पाहिले की स्टैन्डर्ड सिस्टममध्ये अनेक काउंटरमेजरस लागू केले गेले आहेत तर खरं तर आम्ही तीन वेगवेगळ्या काउंटरमेजरसकडे पाहिले होते एक म्हणजे एनएक्स बिट किंवा डब्ल्यूएक्स किंवा एक्स बिट जे सर्व इंटेल एएमडी प्रोसेसर तसेच बर्याच मायक्रोकंट्रोलरमध्ये देखील उपलब्ध आहे तर आपण हे पाहिले की लक्षात येईल की मेमरी मधील एखादे पेज एक्सिक्यूट करण्यायोग्य आहे किंवा लिहिण्यायोग्य आहे तर म्हणून या स्टॅक मधील उदाहरण हे निश्चित करेल की आपण स्टॅकवरून कोड एक्सिक्यूट करू शकत नाही आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी काही आधुनिक कंपाइलर्सनी केनरी वापरुन केली आहे प्रत्येक स्टॅक फ्रेममध्ये उपस्थित असलेल्या कॅनरीजना असे आढळले की बफर ओव्हरफ्लो होते आणि त्या स्टॅकची फ्रेम ओलांडत आहे आणि हे फंक्शन रिटर्न दरम्यान पकडले जाईल आणि एक्सिक्यूशन नष्ट करणे प्रतिबंधित केले आहे आम्ही पाहिलेली तिसरी गोष्ट म्हणजे अड्रेस स्पेस लेआउट रँडमाइझेशन किंवा एएसएलआर या काउंटरमेसरसह जे शक्य होते ते असे की प्रोग्राममधील विविध मॉड्यूल्सची ठिकाणे प्रत्येक रनवर सहजगत्या रैन्डम random बनतात म्हणून हा विध्वंस कोठे असावा हे निर्दिष्ट करण्यात आणि कोणत्या स्थानावर परत जावे हे सांगण्यास अटैकर सक्षम नाही तर दुसर्या शब्दांवर हल्लेखोरांना पेलोड ज्या अड्रेसवर असेल त्याचा अड्रेस ओळखणे कठीण होईल तर या तीन काउंटरमेजरसचे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही आधीच्या उदाहरणाकडे पाहतो ज्याने आपण बफर ओव्हरफ्लो घेतला तर आपण जे करतो तेच आपण मागील व्हिडिओमध्ये जसे केले होते तेच उदाहरण घेतो जे टेस्टकोड c आहे ज्यामध्ये या दोन फंक्शन्सचा समावेश आहे आणि मागील व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार आम्ही या लोकल बफरला ओव्हरफ्लो करतो आणि स्ट्रिंग कॉपीच्या असुरक्षितता वापरून एक्सिक्यूट करण्यासाठी शेल तयार करणाऱ्या पेलोडला सक्ती करते तर आपण पुन्हा या कार्याचे उदाहरण पाहू म्हणजे प्रथम आम्ही हे खालीलप्रमाणे तयार करतो तर मग हे अर्गुमेंट वापरून हा कोड रन करू शकतो तर आपण येथे E3 ही फाईल पास करीत आहोत ज्यामध्ये आपल्याला एक्सिक्यूट करायचे असलेल्या शेल कोडच्या पेलोडचा समावेश आहे आणि जेव्हा आपण हे रन करतो तेव्हा ती शेल यशस्वीरित्या तयार होते तर हा प्रोग्राम रन होत आहे कारण आम्ही सर्व काउंटरमेजरस अक्षम केले आहेत तर आम्ही एएसएलआर अक्षम केले आहे आम्ही कॅनरी अक्षम केल्या आहेत तसेच आम्ही स्टॅक संरक्षण अक्षम केले आहे तर आपण हे करत आहोत की आपण या प्रत्येकास एका मागून एक सक्षम करू आणि मग हा शेल कोड कसा रोखला गेला ते पाहू तर आपण पहिली गोष्ट पाहू ती म्हणजे कॅनरीज आता कंपाईलरद्वारे कॅनरी बायडिफॉल्ट जोडली गेली आहे आणि आम्ही यापूर्वी हे केले आहे की आम्ही हे कंपाईलर पॅरामीटर -एफनो स्टॅक प्रोटेक्टर निर्दिष्ट केले आहे जे कॅनरी प्रत्यक्षात अक्षम करेल समजा आम्ही कॅनरी सक्षम केल्या तर काय होईल ते पाहूया म्हणून -एफनो स्टॅक संरक्षक ऐवजी आम्ही हे बदलून -एफ स्टॅक संरक्षक बनवू जे प्रत्येक फंक्शनमध्ये कॅनरीज उपस्थित राहण्यास भाग पाडते तर कोड पुन्हा संकलित करू लक्षात घ्या की हे आता कम्पाइल झाले आहे फंक्शनमध्ये कॅनरीज उपस्थित असतील तर आता आपण समान पेलोड देणारे समान एक्सिक्यूटेबल रन केल्यास आम्हाला काय प्राप्त होते की स्टॅक मशीन सापडली तर येथे काय झाले आहे स्टॅकमधील प्रत्येक फंक्शनमध्ये कॅनरी जोडल्यामुळे एसटीआरसीपीवाय सापडल्यामुळे आणि कॅनरीस कडून पकडल्यामुळे बफर ओव्हरफ्लो झाले आहे आणि म्हणूनच सबवर्जन प्रत्यक्षात होण्यापूर्वी प्रोग्राम स्टॅक स्मॅशिंग डिटेक्शनसह समाप्त होतो चला परत येण्यासाठी अक्षम झालेल्या कॅनरी पुन्हा जोडा आणि पुढील बाबीकडे पाहू तर आपण ज्या पुढील गोष्टीकडे पाहू त्या म्हणजे डब्ल्यूएक्स किंवा एक्स बिट आता प्रत्येक लिनक्स सिस्टीममध्ये डब्ल्यूएक्स किंवा एक्स बिट डीफॉल्ट सक्षम केले आहे आणि यापूर्वी आम्ही जे डब्ल्यूएक्स किंवा एक्स सेटिंग अक्षम केली होती ती -झेड इएक्सइसीस्टॅक आहे जर मी हा विशिष्ट कमांड लाइन पॅरामीटर काढून टाकला तर प्रोग्रॅम पूर्वीप्रमाणे संकलित करून प्रोग्रॅम एक्सिक्यूट केला तर काय होते ते म्हणजे एक्सिक्यूशन नष्ट सबव्हर्ट करणे आणि पेलोड तयार करण्याऐवजी आपल्याला सेगमेंटेशन फॉल्ट मिळेल कारण असे आहे की हे पेलोड यशस्वीरित्या बफरला ओव्हरफ्लो करेल आणि तो रिटर्न अड्रेसवर ओलांडेल आणि रिटर्न अड्रेस सुधारित बदल करेल आणि फंक्शनच्या रिटर्न येताच स्टॅकवरून कोड एक्सिक्यूट करण्याचा प्रयत्न करेल एक्सिक्यूशन म्हणून शोध लावते आणि प्रोग्राम थांबतो आणि म्हणून प्रोग्राम समाप्त होतो तर हे परत मिळवू या आणि स्टॅक एक्झिक्युटेबल होईल याची खात्री करण्यासाठी आम्ही हे कमांड लाइन पॅरामीटर पुन्हा ठेवू आणि आम्ही स्टॅकमधून पेलोड रन करू शकू आणि म्हणून आम्ही केवळ कॅनेरीच अक्षम करत नाहीत तर स्टॅक मधून एक्सिक्यूशन साठीचे चेक अक्षम करू आम्ही हा कोड पुन्हा रन करू आणि आम्ही पाहतो की दोन काउंटरमेजरस प्रतिरोध अक्षम केल्यामुळे आम्ही स्टॅक प्राप्त करतो आता आपण अंतिम काऊंटरमेजर जे एएसएलआर पाहूया आता लिनक्स सिस्टीमवर एएसएलआर ची स्थिती या डिरेक्टरी प्रोक सिस् कर्नल directoryprocsys kernel यादृच्छिक व्हाया स्पेसमध्ये randomize va space असलेल्या या यादृच्छिक वा स्पेसपासून randomize va space विशिष्ट फाईल मध्ये मिळू शकते फाईलमधील 0 चे मूल्य असे दर्शविते की या सिस्टम मध्ये एएसएलआर अक्षम आहे या विशिष्ट सिस्टमवर एएसएलआर सक्षम करण्यासाठी तात्पुरते आपल्याला या फायलीची सामग्री 1 2 किंवा 3 मध्ये बदलण्याची गरज आहे तर असे म्हणूया की आम्ही हे मूल्य प्रत्यक्षात 3 वर बदलतो आम्ही sudo निर्दिष्ट करून असे करू शकतो कारण फाईल बदलण्यासाठी sudo आवश्यक आहे sudo sh c "echo 3" आउटपुटला proc sys कर्नल यादृच्छिक va space procsyskernelrandomize va space मध्ये पुनर्निर्देशित करते तर अशा प्रकारे आपण यादृच्छिक वा स्पेसचे randomize va space मूल्य 0 वरून 3 केले आहे तर त्या विशिष्ट फाईलमधील घटकांचे प्रिंट काढून हे बदलले आहे हे आपण तपासू शकतो आता आपण येथे काय केले ते आम्ही एएसएलआर सक्षम केले आहे तर हे सक्षम करून आपण प्रोग्राम अद्याप कार्यरत आहे का ते पाहू तर आम्ही हाच कार्यक्रम रन करू आणि आम्ही पाहतो की त्याने अटैकला यशस्वीरित्या रोखलं आहे तर कारण एएसएलआर सक्षम आहे म्हणून आम्हाला सेगमेंटेशन फॉल्ट मिळेल तसे असल्याचे कारण म्हणजे 0xffffcf70 स्थानावर आम्ही ओवरराईट अधिलिखित केलेला रिटर्न अड्रेस यापुढे स्टॅक नसतो यादृच्छिकरण हे सुनिश्चित करते की प्रत्येक एक्सिक्यूशनसह स्टॅकचे स्थान बदलले जाईल आणि यामुळे आक्रमण थांबेल धन्यवाद संदर्भ 1 Randomize va space httpslinux audit comlinux aslr and kernelrandomize va space setting